आपण पायथन चे बिल्ट इन लिस्ट टाईप वापरून स्टॅक क्यू आणि हीप यासारखे डेटा स्ट्रक्चर कसे इम्प्लिमेंट करायचे हे पाहिले हे निष्पन्न झाले आहे की कुणीही पायथन मधील बिल्ट इन टाईप्स च्या पलीकडे जाऊ शकते आणि स्वतःचे डेटा टाईप्स निर्माण करू शकते तेव्हा या आठवड्यातील लेक्चर मध्ये आपण याबद्दल तपशीलवार पाहणार आहोत आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये काय शिकलो त्याची उजळणी करूया मुळात डेटा स्ट्रक्चर हे इन्फॉर्मेशन चे ऑर्गनायझेशन आहे ज्याचे वर्तन इंटरफेस द्वारे पाहिले जाते तेव्हा इंटरफेस हे दुसरे काही नसून मान्यता असलेल्या ऑपरेशन चा सेट असते उदाहरणार्थ स्टॅकसाठी पुश आणि पॉप हा मान्यता असलेला ऑपरेशनचा सेट आहे आणि अर्थातच आपण विचारू शकतो की स्टॅक रिकामा आहे की नाही त्याचप्रमाणे क्यू मॉडीफाय करण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे आपण एड क्यू हे फंक्शन वापरून क्यू च्या टेल ला काही एड करू शकतो आणि रिमूव्ह क्यू हे फंक्शन वापरून क्यू हेड चा एलिमेंट रिमूव्ह करू शकतो आणि मॅक्स हिप साठी आपल्याकडे एलिमेंट एड करण्यासाठी इन्सर्ट फंक्शन आहे आणि हीप मधून मोठा एलिमेंट काढून टाकण्यासाठी डिलीट मॅक्स फंक्शन आहे आता फक्त आपण हीप लिस्ट म्हणून इम्प्लिमेंट करतो म्हणजेच याचा अर्थ असा नाही की जे फंक्शन लिस्ट साठी डिफाइन केले आहे ते खरोखर हीप साठी देखील वैध आहेत म्हणून जर आपल्याकडे हिप एच आहे जो एपेंड फंक्शन म्हणून अनुमति दिलेल्या पायथन लिस्ट ने इम्प्लिमेंट केला आहे एपेंड फंक्शन स्वतःहून व्हॅल्यू इन्सर्ट करत नाही आणि हिप प्रॉपर्टी मेंटेन करत नाही म्हणून सामान्यतः एच append असा कॉल वैध नसतो तर आपल्याला मान्यता असलेल्या या ऑपरेशन च्या टर्म मध्ये नवीन एबस्ट्रॅक्ट डेटा टाईप्स डिफाइन करायचे आहेत आपण इम्पलेमेंटेशन पाहणार नाहीत किंवा हे लिस्ट आहे की नाही हे देखील विचारणार नाही कारण काय मान्य आहे हे पाहण्यासाठी इम्पलेमेंटेशनची गरज नाही आपल्याला फक्त एक्च्युअल ऑपरेशन पाहायचे आहेत जे आपण डिफाइन केले आहेत कारण एबस्ट्रॅक्ट इंटरफेस ला मान्यता आहे समजा जर आपल्याकडे स्टॅक s आहे आणि आपण व्हॅल्यू v पुश करत आहोत तेव्हा स्टॅकची प्रॉपर्टी आपल्याला खात्री देते की जर आपण ताबडतोब पॉप केले तर आपल्याला शेवटी पुश केलेली व्हॅल्यू पुन्हा मिळणार आहे आणि म्हणून आपल्याला v ही व्हॅल्यू पुन्हा मिळते दुसऱ्या शब्दात जर आपण पहिले s पुश s push आणि नंतर आपण पॉप असे केले तर आपण जी व्हॅल्यू पुश केली आहे ती आपल्याला परत मिळते हा स्टॅकची प्रॉपर्टी एबस्ट्रॅक्टलि डिफाइन करण्याचा मार्ग आहे आणि खरोखर इंटरनल व्हॅल्यूज कशा रिप्रेझेंट केल्या आहेत याबद्दल आपल्याला काहीही न सांगता पुश व पॉप कसे इंटरॅक्ट होतात याचप्रमाणे जर आपल्याकडे रिकामी क्यू असेल आणि जर त्यामध्ये आपण u व v हे दोन एलिमेंट एड केले आणि नंतर आपण क्यूचा हेड एलिमेंट काढून टाकला तर आपल्याला असे अपेक्षित आहे की आपण रिकाम्या क्यू सोबत सुरुवात केली होती आणि नंतर आपण यामध्ये या बाजूकडून u टाकला आणि नंतर v टाकला तर नंतर पहिला बाहेर येणारा एलिमेंट हा u असणार आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजेच आपण गृहीत धरले आहे की हे रिकामे आहे नंतर जर आपण u एड केले आणि नंतर v एड केले आणि जर आपण नंतर हेड च्या बाजूने एलिमेंट काढले तर सुरुवातीला आपला u हा एलिमेंट बाहेर येईल महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण याच्या इम्पलेमेंटेशन चा संदर्भ न घेता डेटा टाईप चे वर्तन डिफाइन करू इच्छितो आता हे फारच कंटाळवाणे आहे कारण तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे की हे फंक्शन मधील सर्व प्रॉपर्टी कॅप्चर करते परंतु हे करू शकतो आणि ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप कसे डिफाइन आहेत हे टेक्निकली शक्य आहे आता मुख्य हेतु म्हणजे आपण हे साधारणतः अनौपचारिक पणे डिफाइन करतो आणि इम्प्लिमेंटशनला याचा संदर्भ घेतो परंतु आपल्याला नक्कीच हे फंक्शन कसे कार्य करते याचे इम्पलेमेंटेशन माहित करून घ्यायचे नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आपल्याला एका इम्प्लिमेंटेशन मधून दुसऱ्या इम्पलेमेंटेशन मध्ये अशाप्रकारे बदलणे शक्य झाले पाहिजे की फंक्शन त्याचपद्धतीने वर्तन करेल आणि बाहेरच्या युजरला कोणते इम्पलेमेंटेशन वापरले आहे याची कल्पनाच येणार नाही आता ही केस नेहमीच येते जिथे आपल्याला इम्प्लिमेंटेशन ऑप्टिमाइझ करण्याची गरज असते कदाचित आपण अपुऱ्या इम्पलेमेंटेशन सोबत येतो आणि नंतर ते ऑप्टिमाइझ करतो उदाहरणार्थ आपण प्रायोरिटी क्यू साठी पाहिले की आपण हे सॉर्टेड लिस्ट म्हणून इम्प्लिमेंट करू शकतो आणि नंतर आपण या लिस्ट मध्ये इन्सर्ट ऑपरेशन म्हणून इन्सर्ट एलिमेंट करतो ज्यासाठी तुम्ही n वेळ घेतात परंतु डिलीट मॅक्स फक्त लिस्ट चा हेड काढून टाकते हे ऑप्टिमल नाही कारण n इन्सर्ट आणि डिलीटच्या सिक्वेन्स वर हे n2 एवढा वेळ घेते म्हणून जर आपण इंटरनल इम्पलेमेंटेशन लिस्ट वरून सॉर्टेड लिस्ट वर रिप्लेस केले तर आपल्याला बरेच चांगले वर्तन मिळते परंतु यूजर ज्या अक्च्युअल व्हॅल्यू इन्सर्ट आणि डिलीट मॅक्स सिक्वेन्स म्हणून पाहतो ते युजरला सॉर्टेड लिस्ट इम्पलेमेंटेशन आणि हिप इम्पलेमेंटेशन मध्ये काहीही फरक दिसत नाही कदाचित इथे असा समज आहे की एक दुसऱ्यापेक्षा वेगाने होत आहे परंतु इम्पलेमेंटेशनचा खऱ्या योग्यतेवर तुम्ही डेटा कसा रिप्रेझेंट करायचा याचा काही परिणाम होत नाही तेव्हा ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप डिफाइन करण्याचे हेच सार आहे तेव्हा ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप मर्यादित इंटरॅक्शन मान्य करणारा ब्लॅक बॉक्स म्हणून विचार करणे हा चांगला मार्ग आहे हे ATM मशीन सारखे काही आहे अशी कल्पना करा म्हणून आपल्याकडे डेटा स्ट्रक्चर ब्लॅक बॉक्स म्हणून आहे आणि आपल्याकडे काही विशिष्ट बटन्स आहेत जे पब्लिक इंटरफेस आहेत म्हणजेच ते असे फंक्शन्स आहे जे आपल्याला वापरण्यासाठी असतात या पिक्चर मध्ये कल्पना करा हा स्टॅक आहे आणि हे बटन पुश व पॉप साठी आहेत आणि हे स्टॅक वरचा टॉप एलिमेंट काढून टाकण्यासाठी मान्यता देतात आणि स्टॅक मध्ये एलिमेंट ठेवण्यासाठी देखील वापरतात आता हे आपल्याला एड करण्यासाठी आणि स्टॅक वरील गोष्टी पाहण्यासाठी देखील गरजेचे आहे म्हणून आपल्याला इनपुट साठी देखील स्लॉट लागणार आहे जो इथे तळाला इनपुट साठीचा स्लॉट म्हणून दाखवला आहे आणि आपल्याकडे स्टॅकच्या स्टेट ची माहिती मिळविण्यासाठी मार्ग आहे तेव्हा आपण कल्पना करू शकतो की आपल्याकडे डिस्प्ले सारखे काही आहे साधारणपणे आपण डेटा स्ट्रक्चर चा विचार करू शकतो आपल्याला ब्लॅक बॉक्स च्या आत मध्ये काय आहे ते माहीत करून घेणे गरजेचे नाही आपल्याला फक्त एवढेच स्पेसिफाय करायचे आहे की जर आपण पुश बटन ची सिक्वेन्स केली आणि जर या इनपुट बॉक्स द्वारे इनपुट द्यायला सुरुवात केली तर आपल्याला काय दिसणे अपेक्षित आहे याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही फेरफारला मान्यता नाही स्टॅक च्या मध्यभागी किंवा क्यू च्या मध्यभागी काय आहे ते त्वरित पाहण्यासाठी बॉक्सच्या आत मध्ये पाहण्यासाठी आपल्याला मान्यता नाही तेव्हा आपल्याला अशा ऑपरेशन ची गरज नाही आपल्याला फक्त असे ऑपरेशन्स हवे आहेत जे बाहेरून इंटरफेस किंवा बटन दाखवते या ब्लॅक बॉक्सच्या केस मध्ये हे आपल्याला वापरण्यासाठी परवानगी देते हे आधीच इम्प्लिमेंट केलेले आहे जेव्हा आपण पायथन चे बिल्ट इन डेटा टाईप्स वापरतो जर आपण रिकाम्या लिस्टला 1 असे नाव दिले तर त्वरित पायथन आपल्याला लिस्ट वर एपेंड आणि एक्सटेंड सारखे ऑपरेशन वापरण्यास परवानगी देईल परंतु हे लिस्ट प्रकारचे आहे डिक्शनरी सारखे नाही म्हणून आपल्याला डिक्शनरी साठी डिफाइन केलेले की सारखे ऑपरेशन एक्झिक्युट करणे शक्य नाही त्याचप्रमाणे जर आपण रिकामी डिक्शनरी d अशी डिफाईन केली तर आपण d व्हॅल्यूज हे फंक्शन वापरून लिस्टच्या सध्या स्टोअर केलेल्या व्हॅल्यूज मिळवू शकतो परंतु आपण d लिस्ट म्हणून मॅनिप्युलेट करू शकत नाही तेव्हा आपण हे d एपेंड असे म्हणू शकत नाही हे आपल्याला एरर देईल पायथन अशा प्रकारची माहिती वापरते की जिथे व्हॅल्यू ला नाव दिलेले असते जे सांगते की कोणते फंक्शन वैध आहे आणि या ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप सोबत खरोखर आपण काय करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की डेटा टाइप हे स्वतःलाच एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मला मान्यता देतात ज्याचे वर्तन आपल्याला इंटरनल इम्पलेमेंटेशन विषयी काहीही न सांगता स्पेसिफाय केलेले असते लक्षात ठेवा उदाहरणार्थ आपण पाहिले आहे की डिक्शनरी मध्ये जरी आपण सिक्वेन्स किंवा विशिष्ट ऑर्डर मध्ये व्हॅल्यू एड केल्या आणि आपण काही वेळानंतर ज्या व्हॅल्यू कदाचित त्याच ऑर्डरमध्ये लिहिल्या नसतील तरी त्या विचारतो कारण इंटरनली इथे यासाठी व्हॅल्यू पाहण्यासाठी हे वेगाने करण्यासाठी काही ऑप्टिमायझेशन करते खरोखर आपल्याला काही कल्पना नाही की आत मध्ये डिक्शनरी कशा इम्प्लिमेंट केल्या आहेत परंतु आपल्याला काय माहित आहे की जेव्हा आपण कि देतो तेव्हा ती की व्हॅलिड की आहे आपल्याला त्या की संबंधित मिळते आपण हे कसे घडते ते विचारत नाही आणि आपल्याला हे देखील माहीत नाही की पायथन च्या एका वर्जन पासून ते दुसऱ्या वर्जन मध्ये हे इम्प्लिमेंट केलेले कसे बदलले आहे आपला प्रश्न आहे की स्टॅक क्यू आणि हिप साठी बिल्ट इन लिस्ट आणि इतर डेटा स्ट्रक्चर वापरण्याऐवजी आपण असा डेटा टाइप डिफाईन करू शकतो का ज्यामध्ये विशिष्ट ऑपरेशन आपण सुरुवात केलेल्या टाईप नुसार परवानगी देतील एक मुख्य गोष्ट आहे जी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम या प्रोग्रामिंग स्टाईल संबंधित आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम मध्ये आपण नवीन डेटा टाईप साठी डेटा टाइप डेफिनेशन देऊ शकतो ज्यामध्ये आपण जसे बोलतो तसेच तंतोतंत पब्लिक इंटरफेस दर्शवू शकतो म्हणजेच डेटावर ज्या ऑपरेशन्सला मान्यता आहे आणि आपण वेगळे इम्पलेमेंटेशन देऊ शकतो आपण नंतर पायथन मध्ये याची चर्चा करू खरेतर भाषेच्या या स्वरूपामुळे आपल्याकडे याच्या गोपनीयतेची पूर्ण कल्पना नाही परंतु इम्पलेमेंटेशन बाहेर दिसू शकत नाही फक्त इंटरफेस इम्पलेमेंटेशन डेटा सोबत इंटरॅक्ट होण्यासाठी यूजरला परवानगी देतात अर्थातच इम्पलेमेंटेशन असे असले पाहिजे की युजरला दिसणारे फंक्शन योग्य प्रकारे वागतील तेव्हा इथे समजा जर आपल्याकडे हीप आहे पब्लिक इंटरफेस इन्सर्ट आणि डिलीट मॅक्स सांगेल प्रायव्हेट इम्प्लिमेंटेशन कदाचित सॉर्टेड लिस्ट असेल किंवा कदाचित हे हिप असेल आणि नंतर आपल्याला खात्री करायची आहे की जर आपण सॉर्टेड लिस्ट वापरणार असू तर आपल्याला डिलीट मॅक्स आणि इन्सर्ट योग्य प्रकारे इम्प्लिमेंट करावे लागतील आणि जर आपण त्यावरून हीप वर स्विच झालो तर प्रायोरिटी क्यू ऑपरेशन्स तेच राहतील ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग च्या टर्मिनलॉजि मध्ये दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत क्लासेस आणि ऑब्जेक्ट क्लास हे टेम्पलेट आहे ते बरेचसे फंक्शन डेफिनेशन सारखे टेम्पलेट आहे जेव्हा आपण असे म्हणतो आणि फंक्शन डिफाइन करतो तेव्हा फंक्शन एक्झिक्युट होत नाही हे फक्त आपल्याला ब्ल्यू प्रिंट देते जसे काही घडते ते आपल्याला सांगते जर हे फंक्शन विशिष्ट अर्ग्युमेण्ट सोबत कॉल केले आणि आणि ते अर्ग्युमेण्ट फंक्शन मध्ये फॉर्मल पॅरामिटर साठी सब्स्टिट्युट केले आणि फंक्शन मध्ये त्या संबंधित व्हॅल्यूला कोड एक्झिक्युट होईल त्याचप्रमाणे क्लास डेटा टाईप साठी ब्ल्यू प्रिंट किंवा टेम्प्लेट करते हे आपल्याला दोन गोष्टी सांगते इंटरनल इम्पलेमेंटेशन काय आहे आणि डेटा कसा स्टोअर केला आहे आणि हे आपल्याला एडक्च्युअल पब्लिक इंटरफेस इम्प्लिमेंट करण्यासाठी लागलेले फंक्शन देते तेव्हा तुम्ही पब्लिक इंटरफेसने मान्यता दिलेले ऑपरेशन्स प्रभावी करण्यासाठी इंटरनल डेटा कसा मॅनिप्युलेट करणार आता एकदा का आपल्याकडे हे टेम्प्लेट असले तर आपण याचे बरेच उदाहरणे कन्स्ट्रक्ट करू शकतो तेव्हा तुमच्याकडे स्टॅक साठी ब्ल्यू प्रिंट आहे तुम्ही बरेच इंडिपेंडंट स्टॅक कन्स्ट्रक्ट करू शकता प्रत्येक इंडिपेंडंट स्टॅकला स्वतःचा डेटा असतो तो स्टॅक इतर स्टॅक सोबत इंटरफेयर करत नाही यातील प्रत्येकाला फंक्शन ची कॉपी असते जी आपण या संबंधित डिफाइन केली आहे त्यापेक्षा क्लासिकल प्रोग्रामिंग मधील मुख्य फरक आहे क्लासिकल प्रोग्रामिंग मध्ये तुमच्याकडे पुश सारखे फंक्शन आहे आणि याचे स्टॅक आणि व्हॅल्यू हे 2 पॅरामिटर आहेत तेव्हा तुमच्याकडे एक फंक्शन आहे आणि नंतर तुम्हाला जे मॅनिप्युलेट करायचे आहे ते तुम्ही स्टॅक ला देतात दुसऱ्या बाजूला आता तुमचे आपल्याकडे s1 s2 s3 इत्यादी बरेच स्टॅक आहेत जे क्लास इस्टन्स म्हणून निर्माण केले आहेत आणि लॉजिकली या प्रत्येकाला स्वतःचे पुश फंक्शन आहे तेव्हा इथे s1 सोबत पुश आहे s2 सोबत पुश संबंधित आहे s3 सोबत पुश संबंधित आहे इत्यादी यातील प्रत्येक या टेम्पलेट पासून डीराईव्ह केलेले सारख्याच फंक्शनची कॉपी आहे परंतु हे स्पष्टपणे एकाच ऑब्जेक्ट ला जोडलेले आहे तेव्हा तुमच्याकडे फंक्शन आहे जे तुम्हाला मॅनिप्युलेट करायच्या ऑब्जेक्टला पास करायचे आहे त्याऐवजी तुमच्याकडे ऑब्जेक्ट आहे आणि तुम्ही सांगत आहात की याला कोणते फंक्शन वापरायचे असा हा छोटासा फरक इथे आहे तर आपण हे उदाहरण पाहूया हे तपशीलवार उदाहरण नाही हे फक्त तुम्हाला आपण जे काही बोललो त्याचा आढावा देते इथे क्लास हिप च्या डेफिनेशन चा सांगाडा आहे तेव्हा आता आपण बिल्ट इन लिस्ट वापरण्याऐवजी आपल्याला स्वतःचा डेटा टाइप डिफाइन करायचा आहे म्हणून तिथे काही फंक्शन डेफिनेशन आहेत हे डेफ स्टेटमेंट आणि हे फंक्शन मधील संबंधित डेफिनेशन आणि आपल्याला या डेफिनेशन मध्ये काय दिसत आहे तर आपल्याकडे व्हॅल्यू आहेत ज्या प्रत्येक कॉपी मध्ये स्टोअर केल्या आहे तेव्हा हे कसे कार्य करते याची थोडी कल्पना येते जेव्हा आपण टाईप च्या ऑब्जेक्ट वर निर्माण करतो तेव्हा आपण हे फंक्शन प्रमाणे कॉल करतो म्हणून आपण h हीप 1 असे म्हणतो तेव्हा हे स्पष्टपणे सांगते मला सुरुवातीला तिला पास केलेली व्हॅल्यू 1 सोबत क्लास हीप चा इन्स्टंट द्या आता हे इन इट फंक्शन कॉल करते याला इनइट असे का म्हणतात तर इन इट हे कन्स्ट्रक्टर आहे कन्स्ट्रक्ट हे फंक्शन आहे हे ऑब्जेक्ट निर्माण होतो तेव्हा हे कॉल करतात आणि सुरुवातीला सेटप करतात या विशिष्ट केस मध्ये आपला कन्स्ट्रक्टर गृहीत धरला आहे काही नंबर्स उदाहरणार्थ 14 32 15 टाकून हिप्पीफाय करा म्हणून कुठेतरी च्या कोड मध्ये तिथे हिप्पी फिकेशन ऑपरेशन आहे जे स्लाईडमध्ये दाखवलेले नाही अशाप्रकारे तुम्ही ऑब्जेक्ट निर्माण करतात सर्वप्रथम तुम्ही क्लास डिफाइन करा आपण हे पूर्ण उदाहरण लवकरच पाहू आपण क्लास डिफाइन केला आणि नंतर तुम्ही फंक्शन सारखा क्लास कॉल करतात आणि त्या फंक्शन कॉल ला जोडलेले असे नाव देतात किंवा हा क्लास नवीन ऑब्जेक्ट होतो आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे हिप साठी इन्सर्ट आणि डिलीट मॅक्स फंक्शन आहेत परंतु आपल्याकडे प्रत्येक स्वतंत्र हीप साठी या फंक्शनच्या स्वतंत्र कॉपी सारखे आहे या केस मध्ये आपण हीप h बनवला आहे म्हणून आपल्याला सांगायचे आहे की h इन्सर्ट इन व्हॅल्यू 70 आहे म्हणून आपण हे इन्सर्ट h संबंधित लिहितो म्हणून h इन्सर्ट17 म्हणजेच हे इन्सर्ट h17 ही लिहिण्याची साधारण पद्धत आहे साधारणतः आपण हिप आणि व्हॅल्यू पास करतो इथे हीप h ला देतो असे म्हणण्याऐवजी इन्सर्ट फंक्शन 70 सोबत हीपला अप्लाय करू असे म्हणूया नंतरची लाईन h इन फंक्शन हीपला 28 ही व्हॅल्यू अप्लाय करते असे सांगते आणि समजा आता आपण h ला मॅक्सिमम व्हॅल्यू रिटर्न करण्यासाठी h डिलीट मॅक्स वापरू शकतो आणि ही रिटर्न व्हॅल्यू मेन v मध्ये स्टोअर करू शकतो तर आम्ही या गोष्टीवर जोर देतो की ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाईप हे ब्लॅक बॉक्स म्हणून पाहिले पाहिजे ब्लॅक बॉक्स सारखे याला पब्लिक इंटरफेस बटन असले पाहिजे त्यामुळे तुम्ही अपडेट करण्यासाठी पुश करू शकतात आणि गोष्टी एड डिलीट करण्यासाठी डेटा टाइप ला क्वेरी देऊ शकतात आणि डेटा टाइप रिकामा वगैरे आहे का ते पाहू शकतात आत मध्ये आपल्याकडे स्वतंत्र इम्पलेमेंटेशन आहे खरे तर हे पब्लिक फंक्शन योग्य रित्या कार्य करण्यासाठी काही विशिष्ट मार्गाने डेटा स्टोअर करते परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्वतंत्र इम्पलेमेंटेशन बदलले तरीदेखील फंक्शन च्या इनपुट आणि आऊटपुट च्या बाबतीत परिणाम व्हायला नको कदाचित इफिसिएंसि च्या बाबतीत ते वेगळे वर्तन करेल कदाचित तुम्हाला असे दिसेल की एक व्हर्जन दुसऱ्यापेक्षा वेगवान आहे किंवा पहिले व्हर्जन दुसऱ्यापेक्षा सावकाश आहे परंतु हे आपण फंक्शन बदलले आहे असे नाही तर आपल्या व्हॅल्यू बदलायला नको जर आपल्याकडे प्रायोरिटी क्यू आहे आणि आपण व्हॅल्यूचा सेट इन्सर्ट करत आहोत आणि नंतर डिलीट मॅक्स करत आहोत प्रायोरिटी क्यू आत मध्ये कशी इम्प्लिमेंट केली आहे याचा संबंध नाही तर डिलीट मॅक्स केल्यानंतर शेवटी आपल्याला तीच व्हॅल्यू मिळाली पाहिजे तेव्हा आपण पाहिले की पायथन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला सपोर्ट करते आपण या आठवड्याच्या नंतरच्या काही लेक्चर मध्ये हे तपशीलवार पाहूया परंतु ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग संबंधित मूळ संकल्पना म्हणजेच क्लासेस आणि ऑब्जेक्ट या आहेत क्लासेस हे डेटा टाईप साठी टेम्पलेट आहेत आणि ऑब्जेक्ट हे या क्लासेसचे इन्स्टंसेस आहेत त्यांचे ठोस डेटा टाईप आहेत जे आपण आपल्या प्रोग्राम मध्ये वापरतो